व्याख्यान 35 मध्ये आपले स्वागत आहे या व्याख्यानात मी दोन कम्युनिकेशन प्रोटोकॉल बद्दल चर्चा करणार आहे एक जीएसएम आणि दुसरा ब्लूटूथ आहे जीएसएम म्हणजे ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल कम्युनिकेशन जीएसएम हे डिजिटल मोबाइल नेटवर्क आहे जे मोबाइल फोन वापरकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणात वापरले जाते हे टीडीएमए म्हणजे टाईम डिव्हिजन मल्टिपलअक्सेस व्हॅरिएशन वापरते जीएसएम डिजिटलाइज आणि कॉम्प्रेस डेटा नंतर ते वापरकर्त्याच्या डेटाचे दोन अन्य प्रवाहांसह चॅनेलवर पाठवते प्रत्येकाच्या स्वत च्या वेळ स्लॉटमध्ये तर याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा की तो डेटाला डिजिटलायझेशन करतो कॉम्प्रेस करतो आणि चॅनेलद्वारे पाठवितो जिथे दोन इतर डेटा देखील मूव्हिंग आहेत तर ते टाईम डिव्हिजन मल्टिपल अक्सेस वापरून ते चॅनेल शेररिंग करीत आहेत जीएसएम इतर तंत्रज्ञानासह मोबाइल टेलिकम्युनिकेशनच्या उत्क्रांतीचा एक भाग आहे ज्यात पॅकेट डेटा पाठविण्यासाठी जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस जीपीआरएस General Packet Radio Service that एन्हान्सड डेटा जीएसएम इन्व्होर्मेन्ट ईडीजीई Enhanced Data GSM Environment आणि युनिव्हर्सल मोबाइल टेलिकम्युनिकेशन सर्विसेस यूएमटीएस Universal Mobile Telecommunication Service सारख्या इतर अनेक प्रोटोकॉलचा समावेश आहे आमच्या बाबतीत आम्ही मायक्रोकंट्रोलरकडून इतर कोणत्याही मोबाइल डिव्हाइसवर एसएमएस ट्रान्स्मिट करण्यासाठी आणि मायक्रोकंट्रोलर द्वारे कनेक्ट केलेल्या जीएसएम ला अन्य मोबाइल डिव्हाइसवरून एसएमएस प्राप्त करण्यासाठी जीएसएम वापरला आहे तर या दोन गोष्टी ज्या आम्ही प्रयोगात दर्शविल्या आहेत परंतु इतर गोष्टी देखील केल्या जाऊ शकतात आपण जीपीआरएस द्वारे पॅकेट पाठवू शकता त्यानुसार आपल्याला आपले जीएसएम चालू करावे लागेल जीपीआरएस द्वारे डेटा तयार करण्यासाठी किंवा पाठविण्यासाठी आपल्याला विशिष्ट कमांड वापरावा लागेल हे मुळात जीएसएम सिस्टम आर्किटेक्चर आहे हा एमएस मोबाइल स्टेशन आहे आणि यात दोन घटक आहेत एक म्हणजे मोबाइल इक्विपमेंट आणि दुसरे म्हणजे सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल किंवा सिम बीटीएस म्हणजे बेस ट्रान्सीव्हर स्टेशन आपण पाहता की ही एक व्यक्ती आहे तर हा सेल आहे आपल्याकडे या सेलमध्ये एक बीटीएस आहे आपल्याकडे दुसरा सेल आहे जिथे आपल्याकडे आणखी एक बीटीएस आहे हे वापरले जाते आणि त्यात हाय स्पीड ट्रान्समीटर आणि रिसीव्हर असते आणि हे दोन चॅनेल आहेत एक सिग्नलिंग डेटा करण्यासाठी ट्रान्सफर साठी आणि दुसरे डेटा चॅनेलसाठी आहे आमच्याकडे बेस स्टेशन कंट्रोलर किंवा बीएससी आहे आणि आपल्याला दिसेल की हा बेस दोन बीटीएस शी कनेक्ट होत आहे हे बेस स्टेशन कंट्रोलर मल्टिपल बीटीएस कंट्रोल करते आपल्याकडे येथे एक बीटीएस आहे एक बीटीएस येथे आहे जो आपल्याला या बीएससीद्वारे कंट्रोल केला जातो आणि ते बीटीएस वर रेडिओ रिसोर्स मॅनेजमेंट टाईम आणि फ्रिक्वेन्सी सिंक्रोनायझेशन सिग्नल देखील करते तर आपल्याकडे मोबाईल स्टेशन आहेत या प्रत्येकाकडे या सेलमध्ये एक बीटीएस आला आहे आणि अनेक बीटीएस जे वेगवेगळ्या सेल मध्ये आहेत बीएससी किंवा बेस स्टेशन कंट्रोलरशी जोडलेले आहेत पुढे आपण हे एमएससी किंवा मोबाइल स्विचिंग सेंटर पाहू पब्लिक लँड मोबाइल नेटवर्क पीएलएमएन चे स्विचिंग नोड हँडऑफ सारख्या रेडिओ रिसोर्स चे वाटप आणि लोकेशन रेजिस्ट्रेशन इत्यादी सदस्यांची गतिशीलता व्यवस्थापित करते आणि या पीएलएमएनमध्ये बरेच एमएस असू शकतात आपल्याकडे पब्लिक लँड मोबाइल नेटवर्कमध्ये अशा अनेक एमएससी असू शकतात तर आपल्याकडे एक जीएमएससी आहे जी गेटवे एमएससी आहे आपण ही एमएससी गेटवेशी कनेक्ट केलेली आहे तर आपल्याकडे हा गेटवे एमएससी आहे जो मोबाइल नेटवर्कला एका फिक्स्ड नेटवर्कशी जोडतो आणि आम्ही वारंवार म्हणतो की आम्ही घरी आहोत किंवा आम्ही रोमिंग मध्ये आहोत या एचएलआर किंवा होम लोकेशन रजिस्टरसाठी आणि दुसरे म्हणजे व्हीएलआर किंवा व्हिजिटर लोकेशन रजिस्टर वापरले जाते या जीएसएम ची ही दोन महत्त्वाची बाब आहे आणि या एचएलआर सह एमएससी एक्सचेंजची माहिती आणि मग या व्हीएलआरमध्ये टेम्पोररी इन्फॉर्मशन असते जेव्हा आपण मूव्ह होतो तेव्हा आम्हाला ए लोकेशनवरून सांगा जे आपल्या घराचे स्थान बी लोकेशनकडे आहे जे व्हिजिटर्स लोकेशन आहे तेथे आमच्याकडे हे व्हिजिटर्स रेजिस्ट्रेशन आहे यात सध्या त्या एमएससी सेवा क्षेत्रात असलेल्या मोबाइल ग्राहकांबद्दल तात्पुरती माहिती आहे परंतु ज्यांचे एचएलआर इतरत्र आहेत परंतु आता ते दुसर्या लोकेशनसाठी व्हिजिटर्स आहेत म्हणूनच मी मोबाईल स्टेशन बेस ट्रान्सीव्हर स्टेशन जे बीटीएस बेस स्टेशन कंट्रोलर बद्दल याबद्दल आधीच चर्चा केली आहे मोबाइल स्विचिंग सेंटर गेटवे एमएससी जे गेटवे मोबाइल स्विचिंग सेंटर होम लोकेशन रजिस्टर आणि व्हिजिटर्स लोकेशन रजिस्टर आहे ज्याची मी आधीच चर्चा केली आहे जीएसएम आयडेंटिफायर काय आहेत ही आता एक महत्वाची बाब आहे जीएसएम कसे आयडेंटिफाईड केले जाते याला काही युनिक आयडेंटिटी मिळाली आहे प्रथम एक इंटर्नेशनमोबाईल सबस्क्राइबर आयडेंटिटी आहे ज्यास आयएमएसआय म्हटले जाते सर्व्हिस प्रोवाइडरद्वारे नियुक्त केलेला हा एक युनिक 15 अंकी क्रमांक आहे तर आपण प्रत्यक्षात काही सर्व्हिस प्रोवाइडरद्वारे ही सर्व्हिस घेत आहात त्यांच्याद्वारे होम कंट्री कोडसह नियुक्त केले गेले आहे जेव्हा आपण दुसर्या देशात जाल आणि आपण त्याचा वापर कराल तेव्हा त्यास तो युनिक कंट्री कोड जोडला जाईल पुढील एक इंटर्नेशनल मोबाईल स्टेशन इक्विपमेंट आयडेंटिटी किंवा आयएमईआय नंबर आहे उपकरणे निर्मात्याने नियुक्त केलेला हा एक युनिक 15 अंकी क्रमांक आहे जेव्हा निर्माता ते विशिष्ट डिव्हाइस तयार करतो तेव्हा ते त्यास एक युनिक क्रमांक देते ज्यास आयएमईआय नंबर म्हणतात त्यानंतर टेम्पोररी मोबाईल सबस्क्राइबर आयडेंटिटी असू शकते जी 32 बिट क्रमांकाद्वारे दिली जाते जेव्हा आपण व्हीएलआरने एखाद्या वेगळ्या लोकेशन वरून व्हीएलआरच्या रिजन मधील मोबाइल लोकेशन आयडेंटिफाई साठी व्हीएलआरद्वारे इतर कोणत्याही लोकेशनला जाता तेव्हा नियुक्त केले जाते तर हे इतर रिजन मधील किती लोक येथे आहे हे देखील पाहते ते तेथे असलेल्या मोबाइलवर जाण्यासाठी हा 32 बिट नंबर देतात आता या एटी कमांडस जीएसएम मॉड्यूल सेट अप करण्यासाठी वापरल्या जातात जीएसएम मॉडेम आम्ही एटी कमांड वापरू जे आम्ही आपल्याला पुढील वेळी दर्शवितो तेव्हा आमच्या कोडमध्ये देखील वापरलेले असत मोडेमच्या फंक्शन्यालिटी कंट्रोल ठेवण्यासाठी एटी कमांड वापरले जातात आणि जीएसएम किंवा जीपीआरएस मॉडेम असलेल्या या कमांडचा वापर खालील इन्फॉर्मेशन आणि सर्व्हिस मध्ये प्रवेश करण्यासाठी केला जाऊ शकतो मोडेम आणि सिम कार्डशी संबंधित खालील इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन आणि कॉन्फिगरेशन काय आहे माहिती म्हणजे आम्ही मॉडेम इत्यादींच्या संदर्भात कोणत्या प्रकारचे सिम कार्ड वापरत आहोत एसएमएस सर्व्हिस एमएमएस सर्व्हिस फॅक्स सर्व्हिस आणि मोबाइल नेटवर्कवरील डेटा आणि व्हॉइस लिंक आहे तर या सर्व सर्व्हिस पुरवतात आमच्या बाबतीत आम्ही एसएमएस सर्व्हिस वापरली आहे आपण पॅकेट पाठविण्यासाठी जीपीआरएस सेवा देखील वापरू शकता परंतु आमच्या बाबतीत आम्ही एसएमएस सेवा कशी वापरतो हे दर्शवू हे सिम 900 ए जीपीएस जीपीआरएस मोडेम आहे तर आपण पहाल की हे जे काही चिप आहे ते चिप क्षेत्रासाठी आहे आणि हे सिम 900 आहे मी मागील व्याख्यानात म्हटल्याप्रमाणे सिम 900ए एक क्वाड बँड जीपीएस आहे जीपीआरएस इंजिन जे चार फ्रिक्वेन्सी 850 मेगाहर्ट्ज 900 मेगाहर्ट्ज 1800 मेगाहर्ट्ज आणि 1900 मेगाहर्ट्जवर कार्य करते आणि ते पीसीच्या सिरियल पोर्टवर डिरेकली इंटरफेस केले जाऊ शकते एटी कमांडद्वारे बॉड रेट 9600 ते 115200 पर्यंत कॉन्फिगर केले जाऊ शकते कनेक्शन सरळ आहे डिजिटल पिन आरएक्सडी आणि टीएक्सडी जे रिसीव्हर आणि ट्रान्समीटर आहेत ते डिजिटल पोर्ट लाइनशी जोडलेले आहेत आम्ही ते कसे कनेक्ट केले ते पाहू अॅडॉप्टर द्वारे एक्सटेर्नल पॉवर सप्लाय आवश्यक आहे आणि नक्कीच इतर सर्किट्ससाठी 5 व्होल्ट आणि ग्राउंड पिन आवश्यक आहेत हे असेच कनेक्शन जाते हा आर्डिनो युनो बोर्ड आहे हा 5 व्होल्टचा पिन आहे जो जीएसएम 5 व्होल्ट पिनशी जोडलेला आहे आणि ग्राउंड हे जीएसएम च्या ग्राउंड शी जोडले आहे आणि या जीएसएम चा रिसीव्हर या पिनचा ट्रान्समीटर कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे आणि या पिनचे ट्रान्समीटर या आर्डिनो बोर्डच्या रिसीव्हर पिनशी जोडलेले असणे आवश्यक आहे आपल्याला ही विशिष्ट गोष्ट समजली पाहिजे जेव्हा जेव्हा मी म्हणतो की हा काही डेटा पाठवेल तेव्हा त्याला काही डेटा प्राप्त होईल तर वन वे कम्युनिकेशन हे होईल तर त्यानुसार या आर्डिनो बोर्डचा टीएक्स पिन या सिम मॉड्यूलच्या आरएक्स पिनशी जोडलेला असणे आवश्यक आहे आणि आर्डिनो चा आरएक्स पिन या विशिष्ट मॉडेलच्या टीएक्स पिनसह कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे तर आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की आम्ही या योग्य कनेक्शनद्वारे पूर्ण केले आहेत पुढे मी ब्लूटूथ बद्दल बोलू आम्ही सर्वजण फोटो किंवा इतर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आमच्या मोबाइल फोनमध्ये ब्लूटुथ वापरला असू शकतो मी ब्लूटूथ बद्दल अगदी थोडक्यात बोलेल मोबाइल फोन कॉम्पुटर हेडफोन स्पीकर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस साठी शॉर्ट रेंज वायरलेस कम्युनिकेशनसाठी हे एक स्टॅंडर्ड आहे या दिवसात आपण आपल्याकडे वायरलेस माउस आणि वायरलेस कीबोर्ड असल्याचे पाहिले असेल पीसी आणि डिव्हाइस दरम्यान कम्युनिकेशनसाठी ब्लूटूथ कम्युनिकेशनद्वारे केले जाते जेणेकरून ते एकमेकांशी कसे कम्युनिकेशन साधतात हे 2 4 GHz फ्रिक्वेन्सी फॉर कॉम्यूनिकेशन वापरते आणि टिपिकल रेंज 10 मीटर आहे तर कम्युनिकेशनची रेंज मोठी नाही मागील जीएसएम मॉड्यूलमध्ये आम्ही एक सिम मॉड्यूल वापरत होतो जो एसएमएस द्वारे डेटा पाठवित होता इंटरनेट कनेक्शन असल्यास आपण कोणत्याही ठिकाणी एसएमएस पाठवू शकता कोणताही मोबाइल नंबर आणि रेंज मर्यादित नाही परंतु आपण येथे फक्त 10 मीटर मर्यादित असल्याचे पहाल ब्लूटूथ 2 0 साठीचे टिपिकल डेटा ट्रान्सफर दर 4 एमबीपीएस पर्यंत आहेत आणि ब्लूटूथ 3 0 साठी ते २ एमबीपीएस आहे काही अलीकडील व्हर्जन देखील आहे अर्डिनो सुसंगत ब्लूटूथ मॉड्यूल्स देखील तेथे आहेत अर्थातच एसटीएम कॉम्पॅटिबल आहेत ब्लूटूथ मॉड्यूल कोणत्याही बोर्डशी कॉम्पॅटिबल आहे आपण त्यास योग्य फॅशनमध्ये कनेक्ट केलेच पाहिजे आणि ते वापरण्यासाठी अचूक कमांड वापरणे आवश्यक आहे हे HC 06 ब्लूटूथ मॉड्यूल पाहू हे ब्लूटूथ मॉड्यूल आहे जे आम्ही आमच्या प्रयोगात देखील वापरले आहे हे 5 व्होल्ट ग्राउंड आणि हे टीएक्स आहे आणि हे आरएक्स आहे हे सीरियल डेटा इंटरफेससह एक वर्ग 2 ब्लूटूथ मॉड्यूल आहे जो मास्टर किंवा स्लाव्ह म्हणून वापरला जाऊ शकतो मूलभूतपणे ही काही तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत ज्याची मी आधीच चर्चा केली आहे जसे की 2 4 GHz फ्रिक्वेन्सी 3 3 व्होल्ट डीसी पॉवर सप्लाय मॅक्सिमम स्पीड सुमारे 3 Mbps ची स्लीप मोडमध्ये डीफॉल्ट बाऊड रेट 9600 आहे तर हा टिपिकल अर्डिनो इंटरफेस आहे जर आपण पाहिले तर जेथे व्हीसीसी 5 व्होल्टला जोडलेले आहे ग्राउंड कनेक्ट केलेले आहे टीएक्स पिन 2 ने जोडलेले आहे जे आरएक्स असेल आणि आरएक्स पिन 3 शी जोडलेले आहे जे टीएक्स होते